नमस्कार आणि सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस आपले स्वागत आहे या विशिष्ट कोर्समध्ये आपण लोड टाईम रीलोकेटेबल तंत्राकडे लक्ष देऊ जे आपल्याकडे अॅड्रेस स्पेस लेआउट रँडमाइझेशनचे मूलतः मार्ग असू शकते या कोर्सचा एक भाग म्हणून आपण वापरत असलेले कोड व्हर्च्युअल बॉक्स व्हीएमचा भाग म्हणून उपलब्ध आहेत हे कोड nptel codesmodule5relocgot मध्ये उपलब्ध असतील तर या डिरेक्टरीमध्ये आपल्याकडे दोन सोर्स फाइल्स असतील एक driver c आणि दुसरी mylib प्रथम आपण mylib c पाहू जे मूलत एक लायब्ररी तयार करते तर ही एक अगदी सोपी लायब्ररी आहे ज्यात global variable mylib int आहे ह्याची दोन कार्ये आहेत set mylib int आणि get mylib int set mylib int ने unsigned long argument X घेते आणि फक्त या ग्लोबल व्हेरिएबलवर कॉपी करते आणि get mylib int हे ग्लोबल व्हेरिएबल mylib int मिळवते

आपली लायब्ररी तयार करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असलेली मेकफाईल आहे आत्ता आपण जे बघतोय तेच हे आहे एक पुनर्स्थित करण्यायोग्य library बनवू लायब्ररी तयार करण्यासाठी आपण make clean वापरतो आणि नंतर make lib reloc बनवितो येथे काय होत आहे ते म्हणजे आपण आता इतर स्त्रोत कोड mylib c compile करू mylib o ऑब्जेक्ट फाईल बनवू आणि नंतर आपली लायब्ररी बनवू लायब्ररीला libmylib so असे म्हणतात तसेच त्यात mylib o या ऑब्जेक्टचा समावेश आहे आपण संपूर्ण libmylib so डिस्सेम्बल करण्यासाठी ऑब्जेक्ट डंप देखील करतो तर संपूर्ण mylib so disassembly हि libmylib diss या फाईलमध्ये उपलब्ध आहे आता ही लायब्ररी वापरण्यासाठी आपण ड्रायव्हर प्रोग्रॅम लिहिला आहे जो driver c मध्ये आहे आणि येथे आपल्याला काय दिलेले आहे ते set mylib int आणि getmylib int दोन फंक्शन्स म्हणून परिभाषित केले आहे आपण हे फंक्शन set mylib int म्हणून खालीलप्रमाणे केले जे आतील लायब्ररीची आवाहन करेल mylib int चे मूल्य १०० वर सेट करेल कारण आपण १०० आर्ग्युमेंट पास करत आहोत आणि दुसर्या ओळीत आपल्याकडे हे get mylib int आहे जे फक्त mylib int चे मूल्य १०० असा प्रिंट करेल व्हिडीओच्या नंतरच्या भागामध्ये आपल्याला या global डेटाचा वापर दिसेल जो 5555 च्या मूल्यावर सेट झाला आहे आणि आपण येथे 5555 हे मूल्य प्रिंट करू येथे चला तर हा ड्राईव्हर संकलित करू make driver तर आपण येथे जे पहात आहात ते compiling करताना आपण L mylib निर्दिष्ट करतो तर याचा अर्थ असा आहे की आपण तयार केलेल्या लायब्ररीशी दुवा साधण्याचा प्रयत्न करीत आहोत L हा लायब्ररी चा शोध मार्ग आहे आपण येथे बिंदू ठेवला म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला या विशिष्ट निर्देशिकेतील लायब्ररी शोधायची आहे जर तुम्ही हा प्रोग्राम चालवला तर प्रोग्रॅमला dreloc म्हणतात आणि अपेक्षित आउटपुट मिळेल आपल्याला अशी एक एरर मिळेल आणि ही एरर येण्याचे कारण आपण LD साठी लायब्ररीचा मार्ग सेट केलेला नाही तर आपण खालीलप्रमाणे करू शकतो export LD path आणि नंतर एक्झिक्युटेबल चालवू आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे पाहिले की mylib int वर सेट केलेले मूल्य 100 आहे आणि ग्लोबल मधील मूल्य 5555 आहे हे अपेक्षेप्रमाणे आहे कारण तेच आहे जे driver c मध्ये उपस्थित आहे ठीक आहे तर आता आपण हा कोड बदलण्यायोग्य का आहे याचा तपास करू म्हणजे हे करण्यासाठी आपण तयार केलेल्या libmylib so diss लायब्ररीच्या disassembly कडे लक्ष देऊ फंक्शन set mylib int शोधा येथे आपण set mylib int साठी C फंक्शन पाहत आहोत आणि असेंब्ली समतुल्य आहे तर पहिल्या दोन सूचना EBPला पाठवतात आणि ESPला EBPमध्ये टाकतात स्टॅक फ्रेम तयार करणे हि नेहमीची गोष्ट आहे आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे हे function ही सूचना स्टॅकमधील ऑफसेटपासून EAX स्थानावर लोड होते तर तेथे किती आहे जे X पॉईंट पॉईंटर्सच्या 8 बाइटच्या ऑफसेटवर उपस्थित असलेला अर्ग्युमेंटमध्ये EAX लोड झाला आहे म्हणूनच या निर्देशांच्या अंमलबजावणीनंतर EAX रजिस्टरमध्ये 100 चे मूल्य आहे जे आपण आपल्या अंमलबजावणी दरम्यान निर्दिष्ट केलेले argument आहे आता पुढील सूचना ही स्टोअर इंस्ट्रक्शन आहे जिथे ते mylib int वर EAX चे मूल्य साठवते तर C मधील या विधानामुळे हे असे आहे जिथे X ची व्हॅल्यू mylib int मध्ये संचित आहे हे स्टेटमेंट या निर्देशात कार्यान्वित केले गेले आहे जिथे EAX आहे आणि mylib int मध्ये X चा समावेश आहे परंतु येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे mylib int साठी असलेला पत्ता जो शून्याने भरलेला आहे तर आपल्याकडे 0000 0000 आहे आणि हे माय लिब इंट mylib int च्या address ने भरले पाहिजे त्याचप्रकारे पुढील फंक्शनमध्ये get mylib int जी mylib int ची व्हॅल्यू मिळवते हे या विधानाद्वारे केले जाते जेथे global value mylib int ची सामग्री EAX रजिस्टरमध्ये संग्रहित करते आता आपण येथे जे काही पाहत आहोत ते set mylib int प्रमाणेच आहे mylib int साठी पत्ता 0 वर सेट आहे तर कंपाईलर अंतर्भूत करते ते लक्षात घ्या आता लोड टाइम रिलोकेटेबल तंत्रामध्ये असे होते की जेव्हा आपण हा प्रोग्राम लोड करतो तेव्हा लोडर mylib int चा पत्ता ओळखू शकतो जो निश्चित करणे आवश्यक आहे तर म्हणूनच ते कार्यक्षम असलेल्या 547 स्थानावर mylib int चा वास्तविक पत्ता बदलला पाहिजे त्याचप्रमाणे येथे mylib int ची वास्तविक व्हॅल्यू ठेवावी तर आपण प्रत्यक्षात हे घडत असताना पाहू या तर लक्षात घ्या की आपण मिळविलेले objdump compiler कडून आहे आता आपण जीडीबीच्या रनटाइमवर आउटपुट पाहू तर आपण जीडीबी वापरुन ड्रेलोक कार्यान्वित करतो आणि आपण मुख्यत ब्रेकपॉईंट ठेवतो आणि प्रोग्राम चालू करतो आणि mylib int मध्ये एक पाऊल टाकतो आणि त्यास डिस्सेम्बल करतो आणि जे आपण पाहतो ते म्हणजे डीसअस्सेबली आणि वापरलेल्या सूचना जे कंपाईलर ने ठेवले आहे त्या प्रमाणेच आहेत येथे अस्तित्वात असलेल्या शून्य mylib int च्या वास्तविक पत्त्यासह बदलले गेले आहे म्हणून जर मी mylib int चा पत्ता खालीलप्रमाणे लिहिला तर आपल्याला असे दिसेल की त्याचे मूल्य 0xX7FT3014 आहे येथे काय होत आहे की जेव्हा लायब्ररी प्रक्रियेमध्ये भरली जाईल तेव्हा हे निर्धारित केले जाईल की mylib int चा पत्ता निश्चित केला जाणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या फंक्शनमध्ये हे निश्चित केले जाईल तसेच get mylib int देखील अगदी समान प्रकारे निश्चित केले जाईल पुढील विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे लोडरला ही स्थाने कोठे निश्चित करावीत हे कसे कळेल तर ते एक्जीक्यूटेबलमध्ये असलेल्या टेबलाद्वारे ओळखले जाऊ शकते आणि आपण readelf R mylib ही आज्ञा वापरू शकतो तर आपण येथे काय पाहतो आहे ते असे आहे की मायलिब इंटसाठी mylib int दोन प्रविष्ट्या आहेत तर हे असे परिभाषित करते की 547 आणि 552 च्या ऑफसेटवर 32 बिट पूर्णांक निश्चित करणे आवश्यक आहे म्हणूनच जर आपण या विशिष्ट डंपकडे पहात असाल तर आपल्याला दिसेल की ऑफसेटमध्ये 547 मूलतः हे चार शून्य आहेत आणि म्हणून लोडर या relocation table कडे लक्ष देईल आणि निर्धारित करेल की 4 बाइट निश्चित करावे लागतील आणि पत्ता मायलीब इंटचा mylib int आहे त्याचप्रमाणे 552 च्या ऑफसेटमध्ये जे या ४ बाइट आणि getmylib int शी संबंधित असतील mylib int चा पत्ता निश्चित करावा लागेल तर अशा प्रकारे लोडर लोडिंगच्या वेळी निश्चित करेल की मेमरीमधील हे विभाग योग्य पत्त्या सह निश्चित केले जाणे आवश्यक आहे हे रीलोकेटेबल कोड प्राप्त करते या कोडचा फायदा म्हणजे हे समजणे खूप सोपे आहे तथापि तो लोड वेळ अत्यंत जटिल बनवितो विशेषत आपल्याकडे अशीच मोठी संख्या असेल तर लोड वेळ खरोखर बराच वेळ घेईल आणि त्यासाठी लोडरला प्रत्यक्षात जाण्याची आणि एक्झिक्युटेबल कोडमध्ये बदल करण्याची आवश्यक असते परंतु प्रत्यक्षात ते आवश्यक नसते म्हणून पुढच्या प्रात्यक्षिकात आपण पीआयसी स्थान स्वतंत्र कोड वापरुन पुनर्स्थित करण्यायोग्य कोडचा दुसरा मार्ग आहे हे बघूया